या एनपीटीएल ऑनलाइन प्रमाणन अभ्यासक्रमाच्या बायोरिएक्टर्सवरील व्याख्यान 9 मध्ये आपले स्वागत आहे व्याख्यान 8 मध्ये आपण सराव समस्या 2 2 चे निराकरण पाहिले आपण मॉड्यूल 2 मध्ये आहोत जे बायोरिअॅक्टर्सचे दोन प्रमुख परिणाम बायोमास आणि उत्पादने आणि काही एन्झाइम संबंधित पैलू एन्झाइम प्रतिक्रियांमधून उत्पादने याकडे लक्ष देते चला त्या मॉड्यूलमध्ये पुढे जाऊया बहुधा आपण या व्याखानामध्ये मॉड्यूल पूर्ण करूया या व्याख्यानात आपण पाहणार आहोत तो शेवटचा पैलू म्हणजे बायोमास किंवा पेशी सब्सट्रेट्स आणि उत्पादने यांचे प्रमाण मापन पद्धती आपण पाहिले की बायोमास प्रमाण सबस्ट्रेटचे प्रमाण आणि उत्पादनाच्या प्रमाणाची माहिती कायनेटिक्सच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण आहे त्या बदल्यात संबंधित रिएक्टर्सची रचना आणि कार्य म्हणून बायोमास पेशी पेशी किंवा बायोमास सब्सट्रेट्स आणि उत्पादनांचे प्रमाण शोधण्यासाठी आपल्याकडे चांगल्या मापन पद्धती असणे आवश्यक आहे यासाठी वापरल्या जाणार्या काही सामान्य मापन पद्धती आपण पाहू येथे दोन प्रकारच्या पद्धती आहेत एक ऑनलाइन आणि दुसरी ऑफलाइन ऑन लाइन म्हणजे बायोरिएक्टरला अडथळा करत नाही प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय चालते म्हणून ते ऑनलाइन मोजले जाते ऑफ लाइन आपण बायोरिएक्टर्समधून नमुना घेतो आणि नंतर ते प्रणालीपासून दूर किंवा बायोरिएक्टर्सपासून दूर मोजतो आणि म्हणूनच त्याला ऑफ लाइन पद्धत म्हणतात आपण काही ऑन लाइन पद्धती पाहू त्यांना अर्थातच प्राधान्य दिले जाते कारण ते बायोरिएक्टर्सला अडथळा न देता हव्या असलेल्या वेळी मोजले जातात तर सर्वोत्तम दृष्टिकोन किंवा सर्वोत्तम माहिती ऑन लाइन पद्धतींमधून मिळते परंतु काही खूपच कमी विश्वसनीय मोजमापासाठी उपलब्ध आहेत आणि त्यादेखील ऑनलाइन पद्धतींमध्ये अडचण बनतात उदाहरणार्थ जर आपण पेशीचे प्रमाण मोजण्याकडे पाहिले तर काही ऑन लाइन पद्धती आहेत फ्लोरोसन्स पद्धती आहे जी पेशीच्या आत असलेल्या रेणूच्या फ्लोरोसन्सचे मोजमाप करते ज्याला एनएडीएच म्हणतात आपल्या सर्वांना एनएडीएच निकोटीनामाइड एडिनाइन डायन्यूक्लियोटाइड त्याचे हायड्रोजनेटेड रूप माहित आहे एनएडीएच फ्लोरोसेंट आहे एनएडी नाही आणि एनएडीएचची पातळी ही पेशीच्या प्रमाणाचा थेट संकेत आहे एनएडीएच फ्लोरोसन्स जितके जास्त असेल तितकेच पेशीचे प्रमाण जास्त असेल संबंध माहिती झाले तसेच प्रस्थापित झाले आहेत तर तुम्ही एनएडीएच फ्लोरोसन्सद्वारे पेशीच्या प्रमाण वाढीचे आकलन करू शकता किंवा त्याला कल्चर फ्लोरोसन्स एनएडीएच फ्लोरोसन्स बदल असेही म्हणतात विशेषत काय केले जाते बायोरिएक्टर्स मध्ये फ्लोरोसन्स मापन प्रोब विशेष भांड्यामध्ये ठेवला जातो हा एक ऑप्टिकल प्रोब आहे त्याआधी मला तुम्हाला सांगायचे आहे की एनएडीएच एनएडीएच साठी ऑप्टिमल वेव्हलेंग्थची जोडी 340 460 नॅनोमीटर आहे तर एक्सायटेशन वेव्हलेंग्थ 340 नॅनोमीटर असणे आवश्यक आहे एमीशन वेव्हलेंग्थ 460 नॅनोमीटरला मोजली जाणे आवश्यक आहे स्पेक्ट्रोफ्लोरिमीटरमध्ये आपल्याकडे एक छान क्युवेट किंवा इतर काही प्रकारचे मोजमाप आहे तुमच्याकडे 340 ला पाठवण्याचा आणि 460 वर मोजण्याचा एक नियंत्रित मार्ग आहे याउलट बायोरिएक्टर्समध्ये विशेषत जे केले जाते ते फायबर ऑप्टिक प्रोब स्पेक्ट्रो फ्लोरिमीटरसह इंटरफेस केले जाते फायबर ऑप्टिक बंडल काही बंडल स्पेक्ट्रो फ्लोरिमीटरमधून एक्सायटेशन वेव्हलेंग्थ घेऊन जातात आणि बायोरिएक्टर्समध्ये ओपन एंडेड भूमितीमध्ये प्रक्षेपित केले जातात आणि नंतर 460 वर एमीशन वेव्हलेंग्थ त्याच ऑप्टिक फायबर प्रोबद्वारे जमा केली जाते पुन्हा स्पेक्ट्रो फ्लोरिमीटरमध्ये नेली जाते आणि मोजली जाते याला मोजमापाची ओपन एंडेड भूमिती म्हणतात बरं ते तपशील आहेत येथे मुख्य मुद्दा असा आहे की पेशीचे प्रमाण हे कल्चर फ्लोरोसन्स किंवा एनएडीएच फ्लोरोसन्सचे आकलन करून मोजले जाऊ शकते पेशींची वाहकता देखील मोजली जाऊ शकते त्यासाठी काही प्रोब आहेत विश्वसनीयतेची खात्री नाही ते देखील वापरले जाऊ शकते ही एक ऑनलाइन पद्धत आहे सब्सट्रेट आणि उत्पादनाच्या प्रमाणासाठी येथे काही ऑनलाइन पद्धती आहेत मी आधी सांगितल्याप्रमाणे ऑप्टिकल फायबर स्पेक्ट्रोफोटोमीटर किंवा फ्लोरिमीटरशी जोडलेले आहे किंवा तुम्ही बायोरिएक्टर्स चालत असताना त्यातून नमुना घेऊ शकता परंतु तो नमुना फ्लोरिमीटरमध्ये मापनासाठी बसवलेल्या ज्याला फ्लो सेल म्हणतात त्यातून वाहून गेल्यानंतर पुन्हा बायोरिएक्टरमध्ये परत आणा हा ते करण्याचा दुसरा मार्ग आहे तुम्ही काही सब्सट्रेट काही उत्पादनांसाठी एबजॉर्बन्स फ्लोरोसन्स वापरू शकता अलीकडे ज्यात रस आहे त्याला निअर इन्फ्रा रेड स्पेक्ट्रोस्कोपिक म्हणतात खरे तर आपल्याकडे यावर पेपर आहे जे संजय तिवारी यांनी केलेले काम होते हे पीएच डी थीसिसचा एक भाग म्हणून विकसित केले गेले आणि उद्योगात देखील लागू केले गेले येथे फायदा म्हणजे मी हे विशिष्ट प्रकरण म्हणून सांगेन जेणेकरून तुम्हाला फायदा समजेल येथे हा उद्योग खालच्या थराचा सब्सट्रेट वापरण्याचा विचार करत होता कारण सब्सट्रेट पेशींना एका उत्पादनासाठी व्यावसायिक उत्पादनासाठी विषारी होते तर सब्सट्रेटला एका विशिष्ट कमी प्रमाणावर राखले जाणे आवश्यक आहे आता सुमारे मिलिमोलरचा क्रम आणि असेच काही मला वाटते की ते सुमारे 2 5 ते 5 मिलीमोलर आहे म्हणून जर सब्सट्रेटचे प्रमाण मोजण्याची गरज आहे तर ते कमी पातळीवर ठेवावे लागेल आणि उत्पादनाचे प्रमाण एका विशिष्ट स्तरावर राखले जाणे आवश्यक आहे अन्यथा ते विषारी होईल तर आपण येथे उत्पादनावर लक्ष केंद्रित करूया जुनी पद्धत जी पाळली गेली ती अशी होती ते बायोरिएक्टर्समधून नमुना घेतील हे उत्पादन रिएक्टर आहे एचपीएलसी आणि इतर पद्धती प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत जे उत्पादन युनिटपासून काही अंतरावर आहे उत्पादन युनिट मोठे आहे म्हणून त्यांनी येथून नमुना घेणे आवश्यक आहे तेथे या मोजमाप करा मोजमापासाठी सुमारे 20 25 मिनिटे वेळ लागेल आणि नंतर तो परत आणा तोपर्यंत उत्पादनाचे प्रमाण वाढलेले असते आणि त्यांनी बॅच गमावला असता ते पेशींसाठी विषारी बनले असते आणि त्यांनी बॅच गमावला असता त्यामुळे ते टाळण्यासाठी त्यांना निश्चितपणे एका ऑन लाइन मापनाची आवश्यकता होती जे त्यांना ताबडतोब सांगेल की प्रमाण काय आहे जेणेकरून ते स्वीकार्य स्तरांवर उत्पादन पातळी राखण्यासाठी योग्य कारवाई करू शकतील म्हणून ते करण्यासाठी संजय आणि मी एनआयआर स्पेक्ट्रोस्कोपीवर काम केले आणि ते करण्यासाठी एक पद्धत विकसित केली आणि ती उद्योगासाठी खूप फायदेशीर होती तर तो एक पेपर आहे तो बायोकेमिकल इंजिनिअरिंग जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही ते पाहू शकता तसेच बायोरिएक्टर्समधून बाहेर पडणारा वायू आता आपण बहुतेक एरोबिक बायोरिएक्टर्स सिस्टीमसाठी हवा पुरवतो एक्झिट गॅस ज्यामध्ये CO2 आणि O2 आणि अर्थातच नायट्रोजन आणि इतर असतात ज्यामध्ये काही इनपुट प्रदान करण्यासाठी देखील मोजले जाऊ शकते जे की बायोरिएक्टर्समध्ये घडत आहे तर त्या उपलब्ध ऑन लाइन पद्धती आहेत काही उपलब्ध आहेत परंतु ऑफ लाइन सर्वात जास्त वापरल्या जातात जरी ऑफ लाइन प्रणालीमध्ये काही अडचणी आहेत जसे की आपण आत्ता बोललो चला ऑफलाइन मोजमाप पाहू एकूण पेशीचे प्रमाण मोजण्यासाठी पाहू एका वेळी एक घ्या मला वाटते ते ठीक आहे एकूण पेशी प्रमाण जर तुम्ही पेशींचा समूह विचारात घेत असाल तर त्यात जिवंत पेशी आणि मृत पेशी दोन्ही असतात जर आपण केवळ जिवंत पेशींकडे पाहिले कारण जिवंत पेशी या उत्पादनाच्या निर्मितीमध्ये वगैरे योगदान देतात आणि आपल्याला जिवंत पेशींचे प्रमाण लक्षात घेणे गरजेचे आहे काहीवेळा वाएबिलिटीची टक्केवारी खूप जास्त असते 97 98 टक्के की तुम्ही जिवंत पेशीचे प्रमाण किंवा एकूण पेशीच्या प्रमाण लक्षात घेतले तरीही काही फरक पडत नाही परंतु तत्त्वात फरक आहे आणि तो येऊ शकतो तो महत्त्वाचा ठरू शकतो फरक महत्त्वाचा ठरू शकतो म्हणून तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की तेथे एकूण पेशीच्या प्रमाणाचे मापन आणि जिवंत पेशीचे प्रमाण मापन करता येते प्रथम एकूण पेशीचे प्रमाण मोजण्याच्या पद्धती पाहू पहिली म्हणजे ज्याला ओडी किंवा ऑप्टिकल घनता म्हणतात ओडी म्हणजे ऑप्टिकल घनता ही एक ऐतिहासिक संज्ञा आहे ते काय मोजते ते दर्शवत नाही परंतु आपण त्याबद्दल बोलू तुम्ही कोरडे वस्तुमान देखील मोजू शकता नमुना घेऊ शकता पुरेसा मोठा नमुना ते पूर्णपणे कोरडे करा आणि नंतर वस्तुमान मोजा म्हणजेच तुम्हाला वस्तुमान माहित आहे आणि ते वस्तुमान एका विशिष्ट व्होल्यूममधून आले आहे म्हणून पेशींचे वस्तुमान भागिले व्होल्यूम तुम्हाला एकूण पेशीचे प्रमाण देते तुम्ही पॅक्ड पेशी व्हॉल्यूम नावाचे काहीतरी देखील वापरू शकता तर हे पेशींचे असे व्होल्यूम आहे जे की काही पेशींनी पेशींच्या सहंत द्रावणात व्यापून घेतले आहे विशेषत उद्योगात तर हे पॅक केलेले पेशी व्हॉल्यूम आहे विशेषत काही उद्योगांमध्ये एकूण पेशी प्रमाणाचे मोजमाप म्हणून वापरले जाते पेशींनी व्यापलेला व्होल्यूमचा अंश किंवा तुम्ही विशेषत मोल्डसाठी पेशी सामग्रीचे मापन देखील वापरू शकता आपण म्हणालो की जर तुम्हाला आठवत असेल तर आपण म्हणालो की मोल्ड हे जीव आहेत जे हायफेच्या विस्ताराने वाढतात त्यामुळे पेशींची संख्या सूचक असू शकत नाही ती फक्त एक पेशी आहे परंतु हायफेच्या विस्ताराद्वारे वस्तुमानात वाढ होत आहे अशा प्रकारच्या जीवांसाठी आपण पेशीमधील सामग्री मोजली तर एकूण पेशीचे प्रमाण मोजण्यासाठी त्या पद्धती आहेत एक एक करून तत्त्वे पाहू ऑप्टिकल घनता तथाकथित ऑप्टिकल घनता स्पेक्ट्रोफोटोमीटर वापरून मोजली जाते परंतु प्रत्यक्षात ते पेशीच्या स्कॅटरचे मोजमाप आहे ते पेशीद्वारे शोषण्याचे मोजमाप नाही ही गोष्ट तुम्हाला अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवण्याची गरज आहे आपल्याकडे येथे क्युवेट आहे त्या ठिकाणी आपण असे म्हणू की क्युवेटमध्ये पेशीचे सस्पेंशन आहे मापन पातळीपर्यंत भरा नंतर क्युवेटवर एक विशिष्ट वेव्हलेंग्थ दर्शविली जाते पेशी तुम्हाला माहित आहे की त्या मायक्रॉन आकाराच्या आहेत म्हणून मीए स्कॅटरिंग श्रेणी प्रभावी होते ते विखुरले जातात आणि जो काही प्रकाश विखुरला जात नाही तो डिटेक्टरकडे पाठवला जातो जो मोजला जातो जेणेकरून विखुरलेल्या प्रकाशाची व्याप्ती मिळविण्यासाठी ते मोजले जाते आणि येणार्या प्रकाशाशी संबंधित असते विखुरलेला प्रकाश पेशींच्या प्रमाणाच्या प्रमाणात आहे हा फरक तुमच्या मनात अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा हे पेशी स्कॅटर आहे पेशी एबजॉर्बन्स नाही जरी तेच उपकरण वापरले गेले असले आणि ऑप्टिकल घनता नावाची एखादी संज्ञा वापरली जाते जे पूर्णपणे चुकीचे नाव आहे परंतु तत्त्वाच्या दृष्टीने जरी ते चुकीचे नाव असले तरी ती एक स्वीकारलेली संज्ञा आहे परंतु हे लक्षात ठेवा की पेशीच्या स्कॅटरचे हे एक मोजमाप आहे आणि पेशी स्कॅटर आहे विखुरलेली किंमत पेशी प्रमाणाच्या प्रमाणात आहे त्यामुळेच आपण सुमारे 600 नॅनोमीटर वापरले तत्त्व हे स्कॅटर आहे विखुरणे जास्तीत जास्त तेव्हा होते जेव्हा वस्तू नसतात जेव्हा वेव्हलेंग्थ पेशीद्वारे शोषली जात नाही तर आपण पेशीद्वारे शोषून न घेतलेल्या वेव्हलेंग्थसह कार्य करू इच्छितो म्हणून 500 ते 600 च्या श्रेणीतील काहीही प्रत्यक्षात ठीक आहे खरं तर मी काही विशिष्ट प्रकरणांमध्ये 450 देखील वापरले आहेत जेणेकरुन ते पूर्णपणे ठीक आहे कारण तुम्ही विखुरलेल्या प्रकाशाचे प्रमाण मोजत आहात सहाशे ही एक अतिशय सामान्य संख्या आहे जी तुम्ही वापरू शकता 500 आणि 600 मधील काहीही उत्तम आहे मग कोरड्या पेशींचचे प्रमाण दरम्यान कॅलिब्रेशन वक्र वापरून काय केले जाते लक्षात ठेवा की आपण कोरड्या पेशींच्या प्रमाणाच्या मापनाबद्दल बोललो होतो तुम्ही पुरेसे मोठे नमुने घेतले तुम्ही व्हॅक्यूम ओव्हन वापरून रात्रभर पेशी पूर्णपणे कोरड्या केल्या आणि त्यानंतर तुम्ही त्या विशिष्ट व्हॉल्यूममध्ये उपस्थित असलेल्या पेशींचे वस्तुमान मोजले म्हणून तुमच्याकडे कोरड्या पेशींचे प्रमाण आहे कोरडे होण्यापूर्वी तुम्ही एक नमुना घ्या आणि ओडी मोजा आणि त्याद्वारे तुम्ही कोरड्या पेशींचे प्रमाण त्यांची विविध मूल्ये ओडीशी संबंधित करू शकता आणि तुम्हाला एका विशिष्ट श्रेणीत एक सरळ रेषा मिळेल आणि ती म्हणजे कॅलिब्रेशन वक्र तुम्ही ओडी मोजू शकता आणि हा कॅलिब्रेशन वक्र वापरून संबंधित कोरड्या पेशीचे प्रमाण मिळवू शकता आणि तेच सामान्यतः केले जाते मापन करताना रेखीय शासन महत्वाचे आहे आपल्याला त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे रेखीयता तेथे दोन पैलू आहेत जर तुम्ही पेशी कोरड्या पेशींचे प्रमाण विरुद्ध ओडी हा आलेख काढला तर ते एका विशिष्ट बिंदूपर्यंत रेषीय असेल आणि कोरड्या पेशींचा प्रमाणाच्या वरती रेषीयता खंडित होईल हा निसर्गाचा नियम आहे तर ते येथे रेषीय असणार आहे आणि एका विशिष्ट कोरड्या पेशीच्या प्रमाणाच्या वर ते प्रत्यक्षात संतृप्त होणार आहे आपण या भागात काम करू नये अर्थातच आपण मोजतो परंतु आपण आपल्या कार्याची श्रेणी या रेषीय भागापुरती मर्यादित करतो दुसऱ्या शब्दांत आपल्याला फक्त या रेखीय भागात मोजण्याची आवश्यकता आहे जर ते उच्च ओडी भागात असेल तर या श्रेणीमध्ये ओडीची किंमत मिळविण्यासाठी आपण द्रावण डायल्युट केले पाहिजे आणि नंतर मोजलेल्या कोरड्या पेशींच्या प्रमाणासंबंधित मिळालेली ओडी आणि डायल्युशन फॅक्टरने गुणाकार करून वास्तविक ओडी मिळवली पाहिजे हे सर्व पाळले तर ठीक आहे अन्यथा जेव्हा जेव्हा मोजमापाची आवश्यकता असेल तेव्हा फक्त हे लक्षात ठेवा आपण हे तपशीलवार पहा किंवा काही संदर्भ पुस्तक पहा तुम्ही मला देखील नेहमी विचारू शकता कमी होण्याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे डिटेक्टर श्रेणी डिटेक्टरपर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण एका विशिष्ट पातळीच्या खाली गेल्यास किंवा विखुरलेल्या प्रकाशाचे प्रमाण खूप जास्त असल्यास डिटेक्टरचे संतृप्तता होते त्यानंतरही समस्या उद्भवते म्हणून आपण डिटेक्टर संतृप्ततेच्या भागात काम करत नाही स्पेक्ट्रोफोटोमीटरवर अवलंबून मला 0 1 आणि सुमारे एक किंवा त्या दरम्यानच्या ओडी मूल्यांसह काम करणे खूप सहज सोपे वाटेल अशा प्रकारे मी रेखीय शासन आणि सामान्य डिटेक्टर क्षेत्रामध्ये आहे अर्थात हे स्पेक्ट्रोमीटर कमाल मूल्य इत्यादींवर अवलंबून असते या मोजमापाच्या दरम्यान क्षार आणि सब्सट्रेट्सच्या हस्तक्षेपाबद्दल आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता आहे कारण आपण येथे एक नमुना घेत आहोत संपूर्ण गोष्ट कोरडी करतो जेव्हा आपण कोरडे करतो तेव्हा ब्रॉथमध्ये विरघळणारे जे काही आहे ते वस्तुमान मोजण्यासाठी योगदान देते तर वस्तुमानात असेल मोजलेल्या वस्तुमानात कोरड्या पेशी क्षार वापरलेला सब्सट्रेट आणि इतर गोष्टी असतील म्हणून आपल्याकडे एक योग्य नियंत्रण असणे आवश्यक आहे ज्याद्वारे आपण क्षारांचे वस्तुमान आणि सब्सट्रेट्स इत्यादींचा हिशोब ठेवू शकतो जेणेकरुन आपण ओडी मोजताना विचारात घेणे आवश्यक आहे हा एक बारकाईचा मुद्दा आहे मला वाटले की मी येथे मापन दरम्यान याचा उल्लेख करेन येथे एक व्हिडिओ आहे मी तुम्हाला लिंक दाखवतो जे तुम्हाला आणखी काही तपशील देऊ शकते आपण त्यावर नजर टाकू इच्छित असाल जे हे 14 क्रमांकाच्या ओडी मापनात दिलेले आहे तुम्ही जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता चला पुढे जाऊया पॅक्ड पेशी व्हॉल्यूम एकूण टक्केवारी हे आपण आधी नमूद केले आहे तुम्हाला माहीत आहे की हे पेशी सस्पेन्शन असणार आहे का तुम्ही ते सेंट्रीफ्यूज वापरून फिरवता आणि पेशी हा येथे व्हॉल्यूम व्यापणार आहेत हा एकूण व्हॉल्यूम आहे तर हा व्हॉल्यूम भागिले एकूण व्हॉल्यूम तुम्हाला टक्केवारी पॅक्ड पेशी व्हॉल्यूम देईल हे उद्योगात वापरले जाते पुढील पेशी सामग्रीचे मापन आहे विशेषत मोल्डसाठी जे पेशींच्या विभाजनाने नव्हे तर हायफेच्या विस्ताराने वाढते डीएनएचे प्रमाण एकूण नायट्रोजनचे प्रमाण प्रथिनांचे प्रमाण पेशींमधील अमिनो आम्लाचे प्रमाण मोजता येते आणि जर आपण असे गृहीत धरले की प्रति पेशी डीएनएची टक्केवारी खूप बदलत नाही तर हे पेशीच्या प्रमाणाचे थेट मापन बनते त्याच्या सामग्रीच्या मोजमापाद्वारे पेशी प्रमाण मोजण्यासाठी हा आधार आहे सहसा मोजले जाणारे घटक डीएनए एकूण नायट्रोजन प्रथिने आणि अमिनो आम्ल हे त्यांच्या महत्वानुसार मोजले जातात डीएनएला सहसा प्राधान्य दिले जाते कारण ते सेल सायकलच्या विविध भागांमध्ये खूप बदलत नाही आणि असेच अर्थातच ते विभाजित होण्यापूर्वी त्यामुळे एकूण नायट्रोजन मोजता येऊ शकतो प्रथिनेही मोजता येतात पण त्यात तफावत असते एमिनो आम्लमध्ये काही फरक आहेत परंतु पेशी सामग्री मोजण्यासाठी या सर्व स्वीकारल्या जाणाऱ्या पद्धती आहेत एकूण पेशी प्रमाण मोजण्यासाठी त्या पद्धती होत्या आता आपण जिवंत असलेल्या वाढू शकणाऱ्या पेशींचे प्रमाण मोजण्याच्या पद्धती पाहू या त्या जिवंत आहेत जर जिवंत पेशीचे बायोरिएक्टर्सच्या कार्यामध्ये खरोखर योगदान देत असतील तर डाय एक्सक्लूजन प्लेटिंग आणि इतर पद्धती आहेत आपण फक्त या दोन पद्धती पाहू येथे व्हिडिओ आहेत मी व्हिडिओमध्ये येण्यापूर्वी मला तुम्हाला फक्त डाय एक्सक्लूजन आणि प्लेटिंगचे तत्त्व सांगू द्या डाय एक्सक्लूजन म्हणजे किंवा या तत्त्वावर आधारित आहे की काही विशिष्ट डाय जे बघितले जाऊ शकतात ते जिवंत पेशींद्वारे वगळले जातात तर डायच्या उपस्थितीत पेशी रंगविरहित दिसणार आहे तुम्हाला माहित आहे की रंगहीन आहे म्हणून रंगीत नसलेल्या पेशींची संख्या मोजून आणि एकूण पेशींची मोजणी करून तुम्ही थेट मोजमापांमधूनच वाएबिलिटी टक्केवारी किंवा जिवंत पेशी प्रमाण मिळवू शकता या मोजमापांसाठी वापरल्या जाऊ शकणार्या विशेष स्लाईड्स आहेत त्यांना न्यूबर चेंबर्स हिमोसाइटोमीटर असे म्हणतात आणि असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही एका विशिष्ट व्होल्यूममधील पेशींची संख्या विश्वसनीयरित्या मोजू शकता आणि म्हणून पेशीचे प्रमाण ते डाय एक्सक्लूजन पद्धतीचे तत्त्व होते प्लेटिंग तत्त्व असे आहे की तुमच्याकडे अगार प्लेट आहे एक घन माध्यम अगार त्यात अगार आहे आणि मग तुम्ही पेशींचे विशिष्ट कमी प्रमाण घेऊन त्यांना येथे प्लेट करा आणि असे गृहीत धरले की जेव्हा तुम्ही त्यांना येथे प्लेट करता तेव्हा पेशी वाढतील आणि जेव्हा ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत वाढतात तेव्हा प्रत्येक पेशीतून निर्माण झालेल्या वसाहती दृश्यमान होतात जाणून घ्या एक पेशी दोन बनतात दोन पेशी चार पेशी बनतात चार पेशी आठ पेशी बनतात आणि जोपर्यंत तेथे लाखो पेशी आहेत म्हणू या की एक वसाहत तयार होईल आणि त्या टप्प्यावर वसाहती उघड्या डोळ्यांना दिसू लागतात आणि आपण वसाहतींची संख्या मोजू शकता प्रत्येक वसाहती एक पेशीपासून तयार होते असे गृहीत धरून तुम्ही वसाहतींची संख्या मोजू शकता आणि प्लेटिंगच्या वेळी तेथे असलेल्या पेशींच्या संख्येशी संबंधित करू शकता या पद्धतींना वेळ लागतो खरतर प्लेटिंग पद्धतीला वेळ लागतो तुम्हाला ते रात्रभर ठेवावे लागेल आणि अगदी वेगाने वाढणाऱ्या जीवाणूंसाठीही परंतु ही एक पद्धत आहे जी वापरली जाऊ शकते कारण वसाहती केवळ जिवंत पेशींमधूनच निर्माण होतील म्हणून जोपर्यंत तुम्ही खात्री करता की पेशींचे प्रमाण वसाहतींची संख्या मोजून मोजता येण्यायोग्य आहे तुम्ही हे वापरू शकता येथे व्हिडिओ मला तुम्हाला व्हिडिओंचे तपशील दाखवू द्या तुम्हाला ट्रायपॅनसाठी ते पहावेसे वाटेल ट्रायपॅन ब्लू एक्सक्लूजन पद्धतीसाठी पंधरा क्रमांक आणि जिवंत पेशी प्रमाण मापनासाठी प्लेटिंगसाठी सोळा हे छान व्हिडिओ आहेत जे तुम्ही मोजमापाच्या तपशीलासाठी पाहू शकता सब्सट्रेट आणि उत्पादनाच्या प्रमाणासाठी स्पेक्ट्रोस्कोपी अनेक प्रकारच्या स्पेक्ट्रोस्कोपी वापरल्या जाऊ शकतात एबजॉर्बन्स स्पेक्ट्रोस्कोपी जी आपल्याला सामान्यतः माहित असते विशिष्ट वेव्हलेंग्थवरील एबजॉर्बन्स जे त्या रेणूसाठी विशिष्ट असते ते प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते फ्लोरोसन्स आपण NADH फ्लोरोसन्स आणि असेच इतर पाहिले ते फ्लोरोसन्स सब्सट्रेट्स फ्लोरोसन्स उत्पादने असू शकतात जे या पद्धतीचा वापर करू शकतात IR स्पेक्ट्रोस्कोपी इन्फ्रा रेड स्पेक्ट्रोस्कोपी आपण IR निअर त्याच्याशी संबंधित काहीतरी बोललो NMR न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनान्स स्पेक्ट्रोस्कोपी EPR इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक रेझोनान्स स्पेक्ट्रोस्कोपी हे सर्व वापरले जाऊ शकते सब्सट्रेट्स आणि उत्पादनांच्या प्रमाणाच्या ऑफ लाइन मापनासाठी स्पेक्ट्रोस्कोपिक पद्धती वापरल्या जाऊ शकतात क्रोमॅटोग्राफी क्रोमॅटोग्राफिक पद्धती वापरल्या जाऊ शकतात गॅस क्रोमॅटोग्राफी हाय प्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफी एचपीएलसी आणि याप्रमाणे त्या वापरल्या जाऊ शकतात आणि अशा अनेक पद्धती आहेत ज्या प्रभावीपणे वापरल्या जाऊ शकतात मला वाटते की आपण मॉड्यूल 2 च्या शेवटी आलो आहोत आपण मॉड्यूल 2 मध्ये काय केले त्याचा थोडक्यात सारांश दिला आहे आपण बायोमास आणि बायो उत्पादने हे जैव प्रक्रियेचे दोन महत्त्वाचे परिणाम म्हणून पाहिले म्हणजेच ही मॉड्यूल 2 ची मुख्य थीम होती आपण या उत्पादनांचे तपशील आणि नंतर पेशी निर्मितीच्या दरासाठी मॉडेल साधे मॉडेल तसेच काही तपशीलवार मॉडेल्स पाहिले आणि मग कसे सब्सट्रेट काय आहेत आणि ते कसे रूपांतरित होतात आणि सब्सट्रेटचा वाढीच्या दरावर कसा परिणाम होतो हे आपण पाहिले होते त्यासाठी काही मॉडेल्स आणि जेव्हा आपण ते पाहिले तेव्हा आपण दर्शविले की मोनोड मॉडेल आपल्याला वाढीच्या दरावर सब्सट्रेटचा प्रभाव देते हे सर्वात सोपे सादरीकरण आहे इतरही प्रातिनिधिक येथे दिले आहेत आणि नंतर उत्पादन निर्मितीसाठी आमच्याकडे लुडकींग पिरेट मॉडेल आहे rpαrxβx मग आपण यिल्ड कोइफिशियंट आणि मेंटेनन्स यासारख्या काही संकल्पनांवर बोललो मग आपण एन्झाईम्सकडे पाहिले काही एन्झाईम्स जे उद्योगात वापरले जातात बायोरिएक्टरमध्ये जैव रूपांतरणासाठी वापरता येणारी एन्झाईम्स आणि आपण म्हणालो की आपल्याला एन्झाईम्सचे कायनेटिक्स माहित असणे आवश्यक आहे आपण मायकेलिस मेंटेन कायनेटिक्सकडे तपशीलवारपणे पाहिले आपण डेरिव्हेशनमधून गेलो मग आपण इनहिबिशन कायनेटिक्स कॉम्पीटिटीव्ह नॉन कॉम्पीटिटीव्ह आणि अनकॉम्पीटिटीव्ह इनहिबिशन कायनेटिक्स देखील पाहिले त्यावर आधारित आपण काही समस्या सोडवल्या आणि या व्याख्यानात आपण बायोमास किंवा पेशी सबस्ट्रेट्स आणि उत्पादनांचे प्रमाण मोजण्याच्या पद्धती पाहिल्या आपण म्हणालो की ऑन लाइन आणि ऑफ लाइन पद्धती या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत ऑन लाइन प्राधान्य असलेली आहे परंतु उपलब्ध पद्धतींची विश्वासार्हता एका मर्यादेपर्यंत आहे फार कमी पद्धती अत्यंत विश्वासार्ह आहेत मग आपण तत्त्वे पाहिली आपण एकूण पेशी प्रमाण मापनाच्या पद्धती पाहिल्या जसे की ओडी मापन पॅक्ड पेशी व्हॉल्यूम मापन पेशी सामग्री मापन पद्धत आणि जिवंत पेशी प्रमाणासाठी पद्धती जसे की डाय एक्सक्लूजन आणि प्लेटिंग शेवटी सब्सट्रेट आणि उत्पादनाच्या प्रमाणासाठी काही पद्धती देखील आपण पाहिल्या हे मॉड्युल 2 चा समारोप करते आणि हे व्याख्यान 9 आहे जेव्हा आपण व्याख्यान 10 मध्ये भेटू तेव्हा आपण मॉड्यूल क्रमांक 3 सह गोष्टी पुढे नेऊ पुन्हा भेटूया